आता आम्ही ही कल्पना दोन आयामांमधे वाढवू शकतो आणि भूमिती म्हणजे पुन्हा उत्तर दिलेले उत्तर खूप चांगले आहे तर आम्ही दोन आयामांमधे काय करू ते म्हणजे सर्वप्रथम मी आपल्याला एका आयामात सांगू इच्छितो की आमच्याकडे पर्याय नाही विवेकाचे वजन हे रेषाखंड आहे 2D मध्ये मात्र आपल्याकडे एक पर्याय आहे तर हे त्रिकोण यासारखे असू शकतात जे आपण अगदी सुरुवातीस पाहिले होते जे विमान तुटलेले होते परंतु ही एकमेव निवड आहे विद्यार्थी नाही आता हे माझ्याकडे एक चौरस असू शकते किंवा माझ्याकडे आयताकृती आकाराचे कितीही आकार असू शकतात तर प्रत्येक घटकाच्या आत काही शेप फंक्शन्स असतात म्हणून आम्ही त्यांना बेसिक फंक्शन्स म्हणणे थांबवू आम्ही त्यांना शेप फंक्शन्स म्हणून संबोधू जेणेकरून जेव्हा आपण साहित्य वाचता तेव्हा ते गुळगुळीत वाटेल उदाहरणार्थ जेव्हा मी येथे 1 डी लाईन विभाग घेतला तेव्हा यात 2 शेप फंक्शन्स होते आता जेव्हा मी असा त्रिकोण घेतो तेव्हा किमान 3 शेप फंक्शन्स असतात तेव्हा आपण 3 शेप फंक्शन्स कशी आहेत याबद्दल चर्चा करू मुळात प्रत्येक नोडशी एक जोडलेला आहे आता मी येथे गेल्यावर तुम्ही येथे चार शेप फंक्शन्स ठेवली आहेत तर आपण हे करत आहोत की या प्रकारची शेप फंक्शन्स करून आपण अज्ञात मॉडेलिंगमध्ये अधिकाधिक लवचिकता आणत आहोत तर ती एक गोष्ट आहे जी मला तुम्हाला 2 डीच्या बाबतीत सांगायची होती आता आपणास एक गोष्ट लक्षात येईल की येथे मी या नोड्सवर फंक्शनचे मूल्य असल्याचे अज्ञात बनवित आहे मी 1 डी मध्ये काय केले ते सरळ विस्तार बरोबर सर्व काही चांगले आहे मी ही कल्पना येथे सुरू ठेवू शकतो आणि नोड्स म्हणू शकतो की नोड्स ही नोड व्हॅल्यूज अज्ञात आहेत आणि शेप फंक्शन्स कशी बनवायची हे आपण पुढील स्लाइडमध्ये पाहू परंतु आपल्यास अंतर्ज्ञानी कल्पना नोड अज्ञात आहेत ते काही प्रकारचे अज्ञात असू शकतात वेल सेंटर पॉईंट ओके परंतु हे देखील अज्ञात आहे तर मला क्रमवारीत दुसर्या मार्गाने प्रश्न विचारू द्या मॅक्सवेलची समीकरणे मूलत वेक्टर समीकरणेच आहेत आणि म्हणूनच माझे अज्ञात प्रत्यक्षात वेक्टर आहेत परंतु मी ते स्केलर नोड्सच्या रूपात व्यक्त करण्याचा प्रयत्न करीत आहे तर मग त्या दिशेने काय होते तर माझ्याकडे आपल्यास असे काही माहित असेल तर मी असे म्हणू शकतो की हे एक्सवाय प्लेनमध्ये आहे तर घेऊ शकता x y चे फंक्शन तर स्वतःच एक स्केलरचे मूल्य आहे परंतु मला जर खरोखर वेक्टर क्षेत्राचे प्रतिनिधित्व करायचे असेल तर काय करावे कारण उदाहरणार्थ या प्रकरणात एच प्लेनमध्ये आहे टीएम ध्रुवीकरणात एच प्लेनमध्ये एक सदिश आहे समजा मला प्लेनमध्ये एच वेक्टरचे प्रतिनिधित्व करायचे आहे मग आपल्यासाठी नोड्स उपयुक्त असतील काय नोड मला मदत करणार नाही मी त्यातून दिशा कशी मिळवू हे मला एक मूल्य देते जे मला दिशा देत नाही म्हणूनच आपण हे पाहिले आहे कारण हे नोड आधारित घटक आहेत एज बेस्ड एलिमेंट्स म्हणजे काय हे परिभाषित करणे देखील शक्य आहे तर एज बेस्ड एलिमेंट्स आणि आम्ही नोड बेस्ड आणि एज बेस्ड दोन्ही घटकांकडे बघू घटकांचा आकार एकसारखाच राहील त्रिकोण ठीक आहे आता येथे अज्ञात ठराविक काठावर वेक्टरचे मूल्य बनले आहे तर आता हे थोडेसे अमूर्त वाटू शकते परंतु हे स्पष्टपणे तयार करेल प्रत्येक गोष्ट कार्य करेल परंतु मूलभूत म्हणजे आपण जे विचार लक्षात घेतले पाहिजे ते हे आहे की जर आता माझे अज्ञात या वेक्टरची परिमाण असेल तर जर या वेक्टरची तीव्रता असेल तर मी किमान काही तरी बाजूने दिशा लादण्यास सक्षम आहे आणि त्याचप्रमाणे या 3 कडांसाठी आणि काही वेळा येथे मला फील्ड शोधायचा असल्यास हे या 3 वेक्टरच्या आधारे कशाचे तरी रेषात्मक संयोजन ठरणार आहे म्हणून मी अंतराळातील प्रत्येक बिंदूवर एक दिशा ठीक आहे तर ही पुन्हा एक नवीन संकल्पना आहे तर आम्ही तपशीलवार अभ्यास करू परंतु आपल्याला हे माहित असले पाहिजे की तेथे नोड आधारित घटक आणि धार आधारित घटक आहेत एज आधारित घटकांच्या तुलनेत नोड आधारित घटकांची मर्यादित अचूकता असते वेक्टर आणि दिशानिर्देशांबद्दल फार काळजी घेणे आवश्यक धारांवर आधारित घटक असतात विद्यार्थीः कशाला आपण समर्थन म्हणता खूप चांगला प्रश्न तर माझ्याकडे असे विचारणारे होते की असे होते की माझ्याकडे यासारखे दोन घटक आहेत हे असे आहे 1D च्या बाबतीत माझ्याकडे येथे 2 घटकांचे महत्त्व काही फरक पडत नाही कारण समजा शेप फंक्शनने त्याचे मूल्य घेतले येथून पुढे ते येथे जाऊ शकते आणि इथल्या कुठल्याही किंमतीवर जाऊ शकते कारण हे नोड मूल्य स्थिर होते त्याचप्रमाणे या मध्ये धार दोन्ही घटकांना सामान्य आहे तर काठाची दिशा दोन्ही घटकांमध्ये सुसंगत आहे तर असे नाही की डाव्या भागावर एक दिशा आणि उजव्या घटकाची दुसरी दिशा ही एक सामायिक धार आहे पूर्वी आपल्याकडे सामायिक नोड होता आता आपल्याकडे सामायिक धार आहे तर त्या शेजारच्या बाजूने मैदानाची दिशा अनन्य आहे असे काही घडत नाही विद्यार्थीः दोन्ही गणिते आम्ही बाजूला आहोत मानले जाईल कारण दोन्ही कडा दरम्यान अज्ञात सामान्य आहे तर हे समीकरणांच्या सिस्टममध्ये तयार केले गेले आहे की आपल्याला प्रत्येक किनार्यासाठी फक्त एक दिशा मिळेल म्हणून याची स्वतःची इतर किनारे कोठेही दर्शविली जातील एकत्रित मार्गाने एकत्रितपणे जेव्हा मी सिस्टमच्या सर्व घटकांकडे पहातो तेव्हा प्रत्येक काठाला एक विशिष्ट दिशा असेल तर हेच आहे जे इतर वेक्टरमध्ये फील्ड व्यक्त करण्यास खूप शक्ती देते जे कोणत्याही मजेदार दिसत असलेल्या ऑब्जेक्टवर आहे विद्यार्थी सर चांगले आपल्यास म्हणायचे उदाहरणार्थ मी याला एज ए आणि एज बी आणि एज सी म्हटले तर विद्यार्थी ठीक आहे आपण म्हणत आहात की अ आणि बी दरम्यान दिशेने एक मोठी उडी आहे विद्यार्थी हो ती समीकरणे काळजी घेईल कारण जेव्हा मी ही भारित अवशिष्ट स्थिती लादतो विद्यार्थी ओह ते यात असे होणार आहे की शेवट नाही आम्ही मॅक्सवेलचे समीकरण पाळण्याचा प्रयत्न करीत आहोत मॅक्सवेलची समीकरणे काही साहित्य किंवा असे काही नसल्यास शेजारील 2 समीप बिंदूंवर अचानक फ्लिप होऊ देणार नाहीत तर आपण समीकरणाची प्रणाली कशी तयार करतो यावर आधारित आहे त्याबद्दल आपल्याला बदलण्याची गरज नाही तर कमीतकमी इलेक्ट्रोमॅग्नेटिक्स कोर्स म्हणून आपण वापरत असलेले हे बेसिक फंक्शन आहेत परंतु इलेक्ट्रोमॅग्नेटिक्स हे इलेक्ट्रोमॅग्नेटिक समुदाय नाही तर प्रत्यक्षात परिष्कृत घटक करणारा पहिला समुदाय नाही पहिला समुदाय फ्लुइड मेकॅनिक्स लोक मेकॅनिकल इंजिनिअर एरोस्पेस इंजिनिअर होते आपण एज बेस्ड एलिमेंट्स म्हणता ते देखील वापरतात तिथे एज बेस्ड घटक थोडे वेगळे असतात मी त्यांचे काय ते दर्शवितो तर फ्ल्युड मेच फ्लुईड मेकॅनिक्स हे फक्त सामान्य ज्ञान आहे त्यांच्या काठाचा अर्थ असा आहे की त्यांना काय चिंता आहे ते कडा आवडत नाहीत जसे द्रवपदार्थाच्या प्रवाहाप्रमाणेच एखाद्या विशिष्ट इंटरफेसवर किती द्रव वाहतो याबद्दल त्यांना काळजी असते तर त्यांचे मूलभूत घटक आकाराचे कार्य यासारखे दिसतात हे घटकांमधील सामान्य किंवा संरक्षित परिमाण असतात एक वेक्टर जो काठावर सामान्य असतो जो 2 घटकांदरम्यान सामायिक केला जातो तर जर हे पाणी इंटरफेसमधून वाहते तर डावीकडून किती येते ते उजवीकडे जाते तर त्या संवर्धनाचे प्रमाण हे येथे हिरवे बाण आहे इलेक्ट्रोमॅग्नेटिक्सच्या बाबतीत हे बाण हे मॅक्सवेलच्या सीमेवरील अटींच्या कोणत्या प्रॉपर्टीची खात्री करीत आहे विद्यार्थीः स्पर्शिक स्पर्शिक सातत्य आम्ही घटकांचे स्वतःच डिझाइन करून त्यानुसार हे तयार करीत आहोत तर आपण ते विनामूल्य मिळवा त्याचप्रमाणे आपण भिन्न बांधकाम कराल तर आपल्याला फ्लुईड मेकॅनिक्सचा केस मिळेल सामान्य घटक संरक्षित असेल तर आपण ते निराकरणात तयार करता ही प्रॉपर्टी मिळविण्यासाठी आपल्याला काही अतिरिक्त करण्याची आवश्यकता नाही होय तर या धार आधारित घटक शोधणार्या वैज्ञानिकचे नाव नेडेलेक बरोबर परंतु प्रथम आपण नोड आधारित घटकांसह प्रारंभ करू तर सध्या सर्वात सोपी नोड आधारित किंवा धार आधारित घटकासाठी सर्वात कमी व्हेरिएबल्सची संख्या 3 आहे प्रत्येक घटकामध्ये 3 अज्ञात आहेत आणि त्या 3 अर्थातच सामायिक केल्या आहेत विद्यार्थी सर डोमेनमध्ये एन घटक असल्यास किती अज्ञात आहेत विद्यार्थी 3 नाही ते 3 अज्ञात होणार नाहीत कारण बर्याच नोड्स सामायिक आहेत तर त्याचप्रमाणे 1 डीच्या बाबतीत आणि किती नोड्स आहेत 1 2 3 4 5 6 7 सॉरी 6 6 नोड्स तेथे आहेत तर अज्ञात 6 घटक आहेत 5 5 घटक आहेत विद्यार्थी 6 आपल्यासाठी प्रत्येक घटकासाठी 10 नोड्स असतील परंतु त्यापैकी 1 2 3 4 सामायिक केले आहेत तर जे माझे सर्व आहे तर असेच लेखा दोन आयामांच्या बाबतीत आहे ठीक तर आता आपण स्पष्टपणे प्रथम नोड आधारित घटक बनवू या तर 2 डी मधील हे प्रथम ऑर्डर नोड आधारित घटक आहे तर मी माझा त्रिकोण काढतो तर मी याला नोड 1 नोड 2 आणि नोड 3 म्हणून कॉल करणार आहे तर मग मी काय करणार आहे तर मी तुम्हाला अंतिम उत्तर सांगणार आहे आणि आपण आश्चर्यचकित व्हाल की लोक त्याच्यासह कसे आले परंतु जेव्हा आपण ते पहाल तेव्हा हे दिसेल की हे अतिशय मोहक आहे मी काय करणार आहे मी या त्रिकोणातील काही अनियंत्रित बिंदू p निश्चित करणार आहे सर्व काही लक्षात ठेवा शेप फंक्शन्स विषयी होत असलेली या सर्व चर्चा या किंवा घटकाच्या आतील भागात मर्यादित आहेत हा त्रिकोण त्रिकोणाच्या बाहेर नाही चला हे 3 काल्पनिक बिंदू कनेक्ट करू हा माझा बिंदू P आहे ठीक आता मी माझे प्रथम शेप फंक्शन त्रिकोण 1 चे क्षेत्रफळ म्हणून परिभाषित करतो तर त्रिकोण 1 म्हणजे काय हे त्रिकोणाचे क्षेत्रफळ त्रिकोणाच्या भागाद्वारे विभाजित केले आहे ही व्याख्या आहे ठीक तर म्हणूनच आपल्या लक्षात आले आहे की त्याचे एन 1 म्हणून मी 1 वगळतो आणि म्हणूनच म्हणजे हे क्षेत्रफळ तर आता आपण येथे ह्या फंक्शनची काही प्रॉपर्टी पाहू या तर हे x y चे फंक्शन आहे हे x y चे फंक्शन असणार कारण x y कोठून येणार आहे हे या बिंदू पीचे समन्वयक आहे नोडची ठिकाणे निश्चित केलेली आहेत पी हे आत कुठेही फिरू शकते कारण माझ्या फंक्शनच्या सभोवती पी फिरते हे आता एक 2 आयामी फंक्शन आहे निर्देशांक येथे येईल नोड 1 वर त्याचे मूल्य किती आहे विद्यार्थी 1 नोड 2 आणि 3 वर 0 त्रिकोणावर सपाट होईल तर हे पहिल्या ऑर्डरच्या केसांच्या लॅरेंज बहुपदीसारखे आहे त्याचे मूल्य त्याच्या स्वत च्या जागी 1 आणि इतर नोडवर 0 आहे त्याचप्रमाणे या फंक्शनचे मूल्य एका विशिष्ट नोडवर 1 आहे बाकी ठिकाणी 0 फक्त नोड 2 3 नाही तर 2 ते 3 विद्यार्थी 0 अद्याप 0 बरोबर तर हे तंबूसारखे आहे तंबूची येथे उंची आहे जर मला असे वाटते की काहीतरी असे दिसते आहे तर त्याचे मूल्य 1 आहे हे येथे 1 आहे आणि ते या 2 बिंदूंवर 0 वर आहे आणि ते कायम आहे 0 पूर्ण होईपर्यंत 0 या संपूर्ण काठावर आता हे कोणत्या प्रकारचे कार्यात्मक स्वरूपात आहे असे आपल्याला वाटते हे निरंतर रेखीय चतुर्भुज आहे काय आहे विद्यार्थी ते x आणि y मधील रेषात्मक असले पाहिजेत तर आम्ही अलीकडील हायस्कूल हेरॉनचे जे काही सूत्र आहे ते वापरू शकतो जे योग्य आहे तर मी फक्त त्रिकोण सूत्राचे स्पष्ट क्षेत्रफळ लिहतो ते फक्त त्रिकोणाच्या क्षेत्रफळचे सूत्र आहे तर येथे संपूर्ण कॉन्स्टन्टचा बंच आहे एकदा माझी भूमिती मिळाली की मी त्यातून त्रिकोण काढला आहे म्हणून या सर्व नोड्स निश्चित केल्या आहेत म्हणून मी हे उकळणे कमी करून विभाजीत करू शकेन कारण भाजक हे क्षेत्रफळाच्या दुप्पट आहे तर आपण पाहू शकतो की हे x आणि y मधील एक मितीय कार्य आहे त्याचप्रमाणे मी माझे म्हणून काय परिभाषित करावे त्रिकोण 2 त्रिकोणाद्वारे जे क्षेत्रफळ क्षेत्रफळ आणि बरोबर क्षेत्रफळ आहे हे ठीक आहे तर ही सर्व 3 शेप फंक्शन्स रेखीय फंक्शन्स आहेत तर आपण कसे फंक्शन्स याचा विचार करू शकता असे भूमितीय चित्र काय आहे म्हणून आपण सर्वजण सहमत आहात की नोड 1 3 पर्यंत 0 आणि 1 2 ला जोडणारी ओळ नोड 1 आणि 0 येथे उंची 1 असलेल्या तंबूसारखी मी येथे दर्शविली आहे आता जर मी काही फंक्शन्स घेतो तर बरोबर तर एक्स नाही तर एक्स वाय काय दिसणार आहे आपण हे व्हिज्युअलायझेशन करू इच्छित असल्यास ते असे दिसते काय विद्यार्थीः त्यावर प्लेन तंबूसारखे पुन्हा तंबूसारखे प्लेन आणि स्टँडची उंची 1 2 आणि 3 वर अल्फा बीटा गॅमा बरोबर आहे तर मी असे करणार आहे की मी माझे विलक्षण रेखांकन कौशल्य वापरणार आहे तर हे अल्फा असेल तर गामा आणि बीटा आणि हे एक प्लेन आहे जे या उंचावरुन निलंबित झाले आहे तर जेव्हा आपण जवळच्या घटकांकडे जाता तेव्हा आपल्याला काय मिळेल उदाहरणार्थ हा 1 त्रिकोण आहे उदाहरणार्थ येथे आणखी एक त्रिकोण असेल चला त्याचे काही मूल्य आहे असे समजू तर जेव्हा मी दुसर्या त्रिकोणाचा विचार करतो तेव्हा उंची किती असेल याचा अर्थ काय असेल विद्यार्थी तो गेला आहे हे येथून पुढे दुसर्या तंबूकडे जाईल परंतु त्याचे मूल्य हे जतन केले जाईल हे असेच मूल्य असेल की तेथे कोणतेही दोन तंबू येणार नाहीत आणि त्याच मार्गावर येतील येथे उडी मारता येणार नाही कारण आम्ही ते बांधले आहे अल्फा येथे जे काही घडत आहे त्याचा अधिक प्रभाव आहे कारण जेव्हा आपण येथे येता तेव्हा या मार्गाने आकार घेण्याचे प्रकार 0 होते त्याचप्रकारे येथे जे काही घडत आहे त्याचा काहीच प्रभाव नाही तर या ओळीतून हे पूर्णपणे आणि द्वारा शोधले गेले आहे जे या दोन्ही घटकांमध्ये सामान्य आहे तर मला सतत एक गुळगुळीत फंक्शन मिळाले आहे म्हणजेच हे कंटिन्यूअस फंक्शन आहे जे वेगळे नाही कारण आम्ही येथे अशा दोन ओळी एकत्र पाहू शकतो तर भेदभाव तेथे नाही जरी त्यांची भेट झाली नाही तरी विद्यार्थीः त्याच करारामध्ये रुपांतर करा समान रेषा विद्यार्थीः समान रेषा सामान्य किनार विद्यार्थीः सामान्य किनार व विद्यार्थीः इथे जर काम करत नाही नाही ते होत नाही समजा चला तर हे बघूया तर ही आपली एक किनार अशा प्रकारे येते तर दुसरी किनार अशा प्रकारे येते विद्यार्थी तिसरा करू शकतो या लाईनवर तिसर्याचा कोणताही प्रभाव नाही म्हणून मी येथून या दिशेने पहात आहे ही माझी उंची होती आणि ही माझी उंची होती जर हे 2 एकाच वेळी पूर्ण झाले नाहीत तर आपण त्याचे निराकरण करण्याचा कोणताही मार्ग नाही कारण येथे जे काही घडत आहे त्यास येथे खेळण्याची कोणतीही भूमिका नाही येथे जे काही घडत आहे त्याचा नियम म्हणून नाही येथे या ओळीच्या उंचीचे मूल्य निश्चितपणे आणि द्वारा निश्चित केले गेले आहे तर आपणास अखंडता मुक्त मिळते आणि सामायिक नोड्स आहेत विद्यार्थी हो 2 घटकांसाठी तर त्यांनी सामायिक केले की त्यांचे वेगळे मूल्य नाही तर तुम्ही पाहु शकता की ही एक अतिशय चांगली सातत्यपूर्ण गुणधर्म बेस फंक्शनमध्ये तयार केलेली आहे म्हणूनच तो जो समाधान मला मिळतो तोच त्याचे पालन करतो म्हणजेच मी या आधारावर माझा उपाय प्रोजेक्ट करीत आहे त्यात हे छान गुणधर्म प्रकट होतील